डेमॉन्स्ट्रेशन ओंन फ्यारडेज लॉ लेन्झेज लॉ अंड नॉनकॉन्झेर्वेटीव नेचर ऑफ इंदुस्ड इलेक्ट्रिक फील्ड मागिल आठवडयात आपण फ्यारडेच्या सिद्धांताबद्दल आणि त्याच्याशी संबंधित लेन्झ सिद्धांत बद्दल बोलत होतो आणि हे सिद्धांत काय म्हणतात तर बदलणारा प्रवाह इएमएफ निर्माण करतो इएमएफ देतो आणि इएमएफ हा असा असतो की तो बदलाचा विरोध करतो तिसरा मुद्दा आपण असा मांडला होता की बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत क्षेत्र निर्माण होते म्हणजे dB dt बरोबर 0 नाही ते कॉन्झेर्वेटीव नाही आजच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला काही प्रात्यक्षिके दाखवणार आहे ज्यातून मी तुम्हाला फ्यारडे चा सिद्धांत दाखवणार आहे - इंदुस्ड इएमएफ बल्ब कसा लावतो मी तुम्हाला लेन्झ सिद्धांताचे Len's law प्रात्यक्षिक दाखवणार आहे आणि बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या विद्युत क्षेत्राची नॉन कॉन्झेर्वेटीव प्रवृत्ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे फ्याराडेच्या सिद्धांताचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आपल्याकडे या खोक्यात काय आहे आपल्याकडे विद्युत प्रवाह वाहक तारेची खूप संख्येची गुंडाळी आहेत जी इथे जोडली आहे आणि इथे आपल्याकडे खूप सारे लोखंड भरलेले आहे ते सायकल चे स्पोक आहेत जे इथे चुंबकीय क्षेत्र मजबूत करतात मी जेव्हा बटन चालू करतो तेव्हा इथे AC सप्लाय येतो जेव्हा इथे AC सप्लाय येतो त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते जे वेळेनुसार बदलते आहे आणि ते निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र जे वेळेनुसार बदलत आहे ते विद्युत क्षेत्र निर्माण करते ते देखील वेळेनुसार बदलते आहे ते विद्युत क्षेत्र विद्युत प्रवाह निर्माण करते जर मी इथे ही तार ठेवली आणि मला विद्युत प्रवाहचा परिणाम दिसेल उदाहरणार्थ इथे तुम्ही हा बल्ब पहा जो इथून जाणाऱ्या खूपशा तारांशी जोडला आहे म्हणून जर तिथे विद्युत क्षेत्र निर्माण झाले आहे किंवा बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे इएमएफ निर्माण झाला आहे तर त्यामुळे इथे विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि हा बल्ब चालू होतो जेव्हा मी AC चालू करतो तर आपण हे बघूया तुम्हाला दिसेल की मी जसे बटन चालू करून विद्युत प्रवाह सोडतो तुम्ही पहा की बल्ब पेटतो त्याचप्रकारे माझ्याकडे इथे खूप सारे एलइडी जोडले आहेत हे तुम्हाला रंगबिरंगी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आहे - खूप सारे एलइडी सारख्या तारांना जोडले आहेत आणि मी जसे हे सुरु करतो तुम्ही पाहाल की एलइडी वेगवेगळ्या रंगांनी प्रकाशित होतील तर तुम्ही पहा की अंतर्भागातील बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे इए एफ याभोवती निर्माण होईल प्रवाह बदलण्यामुळे विद्युत क्षेत्र देखील याभोवती निर्माण होईल या सामग्रीमध्ये लेन्झ चा सिद्धांत दाखवण्यासाठी मागच्या वेळी मी तुम्हाला छोट्या तारेमध्ये जे दाखवले ते मी तुम्हाला आता मोठ्या तारेमध्ये दाखवेन जसे मी हे सुरु करतो तुम्हाला दिसेल की ही तबकडी वरच्या दिशेने हलेल लेन्झ च्या सिद्धांताचे प्रात्यक्षिक करण्यासाठी माझ्याकडे इथे काय आहे तर या दोन नळ्या आहेत ज्यामध्ये इथे हे भोक आहे ही नळी अलुमिनिअम ची बनलेली अहि आणि ही नळी कॉपर ची बनली आहे तर माझ्याकडे दोन वेगवेगळ्या वाहकता असलेल्या पदार्थांच्या नळ्या आहेत लेन्झ चा सिद्धांत काय हे आठवा लेन्झ चा सिद्धांत असे म्हणतो की कुठलेही बदलणारे चुंबकीय क्षेत्र विद्युत प्रवाह अश्या प्रकारे निर्माण करेल की तो त्या बदलाचा विरोध करेल आणि आम्ही तुम्हाला दाखवू की चुंबक आतमध्ये ठेवल्यामुळे जर चुंबक खाली पडत असेल सगळीकडचे चुंबकीय क्षेत्र बदलत आहे आणि ते या नळीमध्ये विद्युत प्रवाह निर्माण करत आहे आणि या विद्युत प्रवाहाची दिशा अशी असेल की ते खाली येणाऱ्या चुंबकाला विरोध करेल आणि म्हणून चुंबक थांबेल ज्याला म्याग्नेटीक ब्रेकिंग असे म्हणतात मला सर्वप्रथम तुम्हाला हे दाखवू दे की जर मी खडू चा एक तुकडा घेतला जो अचूम्बकीय आहे आणि तो जर यामध्ये ठेवला तर तो लगेच खाली येईल हे पाहण्याचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे मी मोजायला सुरुवात करतो आणि तुम्हाला दिसेल की तो किती संख्या मोजेपर्यंत खाली येतो 1 2 2 मोजेपर्यंत तो खाली आला पुन्हा पहा 1 2 असेच कॉपर च्या नळीसाठी देखील इथे जर मी कॉपर ची नळी घेतली मी हे इथून ठेवेन 1 2 1 ते लगेच खाली येते आपण आता इथे चुंबक ठेवले तर काय होते ते पाहूया यासाठी मी तुम्हाला याचा संबंध दाखवण्यासाठी दोन वेगवेगळे चुंबक वापरीन इथे हे एक छोटे चुंबक आहे तुम्ही येथे लक्ष केंद्रित करा हे छोटे चुंबक आहे आणि हे एक मोठे चुंबक आहे याची माग्नेटीक मोमेंट जास्त आहे तर याची माग्नेटीक मोमेंट कमी आहे म्हणून त्यांना येथे ठेऊया कमी माग्नेटीक मोमेंट असलेले चुंबक आपण घेऊया आणि या नळी मध्ये ठेऊया कॉपर - लक्षात घ्या की खूप जास्त वाहकता असलेला पदार्थ आहे म्हणून हा इथे ठेऊया आणि पाहूया काय होतेय 1 2 3 याने जास्त वेळ घेतला आपण पुन्हा करूया 1 2 3 जर मी जास्त माग्नेटीक मोमेंट असलेले चुंबक घेतले तर पाहूया काय होतेय 1 2 3 4 5 तुम्हाला दिसेल की त्याला अधिक वेळ लागतो जर मी हे कमी वाहकता असलेल्या पदार्थामध्ये किंवा जास्त अंतरावर ठेवले तर काय होईल तर आपण हे पाहूया 123 ते 3 मधेच खाली येते म्हणून कमी वाहकता असेल तर ते लवकर खाली येते जर ही लाकडी नळी असती तर त्याने फरक पडला नसता ते अचूम्बकीय पदार्थाप्रमाणेच तितक्याच वेळेत खाली येईल तर मी इथे तुम्हाला काय दाखवले की आपण परत हेच अल्युमिनिअम साठी करूया आणि तुम्हाला दिसेल की त्याला अधिक वेळ लागतो तर मी तुम्हाला दाखवले की नळीमध्ये चुंबक ठेवले वाहक नळी मध्ये तर तो विद्युत प्रवाह निर्माण करेल ज्यामुळे त्याला खाली यायला विरोध होईल तिसऱ्या प्रात्यक्षिकामध्ये मी तुम्हाला बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होणारे विद्युत क्षेत्र नॉन कॉझेर्वेटीव आहे हे दाखवणार आहे आपण नॉन कॉझेर्वेटीव म्हणजे काय हे समजावून घेऊ नॉन कॉझेर्वेटीव क्षेत्र म्हणजे दोन बिंदू मधील पोटेन्शिअल हे नक्की नेमके माहित नसते आणि ते रस्त्यावर अवलंबून असते म्हणून माझ्याकडे इथे काय आहे की तीच सारखी तार आहे जी इथे AC ला जोडली असल्यामुळे बदलणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करते आणि ते हे याभोवतीचे विद्युत क्षेत्र निर्माण करते आणि माझ्याकडे ही इथे एक तार आहे तर त्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाला आहे जेव्हा मी या दोन बिंदू मधील पोटेन्शिअल चा फरक घेतो तुम्ही ते कसे जोडता यावर ते अवलंबून असेल तुम्हाला वेगवेगळा विद्युत दाब मिळेल विद्युत दाब मोजण्यासाठी आपण इथे मल्टीमीटर चा वापर करणार आहोत AC सुरु करा कारण हे AC शी जोडले आहे तर हा अल्टर्नेटींग विद्युत प्रवाह अल्टर्नेटींग इएमएफ निर्माण करतो आणि आता पहा इथे मी जर ही तार सरळ या रेसिस्तंस च्या टोकाला जोडली तर तुम्हाला दिसेल की AC चालू केला की मला एक विशिष्ट मापन दिसते तर आपण हे मापन काय आहे ते पाहूया आणि तुम्हाला दिसेल की हे मापन 0 226 च्या जवळपास आहे हे या रस्त्याचे आहे आता या दोन सारख्या बिन्दुंसाठी रस्ता बदलूया हे दोन सारखे बिंदू पण मी आता याच्या मागून घेतो आणि मापन काय आहे ते पाहूया जर मी हे सुरु केलं तुम्हाला दिसेल की या दोन सारख्या बिन्दुंसाठी मापन खूप खूप कमी आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी की आपण फसवणूक करत नाही तुमच्यापैकी काही जणांना आश्चर्य वाटेल की मी काही जादू किंवा फसगत करीत आहे आता परत सारख्या बाजूने करूया जर मी हे सारख्या बाजूने केले आणि तुम्हाला दिसेल की ते परत 0 225 येते आहे मी हे इथे जोडतो आणि परत हे सुरु करूया आणि तुम्हाला दिसेल की ते 0 23 वोल्ट आहे तर तुम्हाला दिसेल की मी हे दोन बिंदू जोडून कुठल्या रस्त्याने जातो यावर विद्युत दाब वेगळा आहे आणि नॉन कॉन्झेर्वेटीव क्षेत्राची ही व्याख्या आहे आणि आपण इथे काय दाखवले आहे हे बदलणारे चुंबकीय क्षेत्र विद्युत क्षेत्र निर्माण करते जे नॉन कॉन्झेर्वेटीव आहे तर या प्रात्याक्षिकांमध्ये आपण काय केले हे समजून घेऊया पहिल्या प्रात्यक्षिकामध्ये माझ्याकडे ही लांब नळी होती जिच्यामध्ये सायकलमधील धातूचे चुंबकीय स्पोक भरले होते आणि त्याच्या भोवती AC वाहणाऱ्या तारा होत्या आणि हे मुख्य सप्लायला जोडले होते जसा आपण विद्युत प्रवाह सुरु केला तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते जे वेळेवर अवलंबून आहे ते विद्युत प्रवाहावर अवलंबून आहे जो देखील वेळेवर अवलंबून आहे आणि म्हणून dB dt बरोबर 0 नाही आणि dB dt - कारण B या दिशेने आहे dB dt सुद्धा या दिशेने आहे आणि म्हणून ते सभोवती विद्युत क्षेत्र निर्माण करते निर्माण झालेले विद्युत क्षेत्र बरोबर E आहे ज्यामध्ये φ ची दिशा cos ωt आहे आणि हे तुम्हाला दिसेल हे पहिले प्रात्यक्षिक होते तुम्हाला विद्युत क्षेत्र दिसते कारण बल्ब प्रकाशित होतो B∝Isinωt B∂t≠0 ϵcosωt प्रात्यक्षिक 2 आपल्याकडे एक नळी होती ती घन आहे आणि आपण त्यात चुंबक ठेवले त्या चुंबकाच्या चुंबकीय रेषा या अशा जातात जसे चुंबक या प्रत्येक बिंदूला खाली जाते किंवा जर मी हा भाग घेतला चुंबकीय प्रवाह बदलेल जसा चुंबकीय प्रवाह बदलतो तो सभोवती विद्युत क्षेत्र निर्माण करतो हे आपण निळ्या रंगाने दाखवू या ते विद्युत क्षेत्र सभोवती निर्माण करते आणि त्यामुळे या शेल मध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि हा विद्युत प्रवाह असा आहे की तो चुंबकाच्या हालचालींना विरोध करतो आता वाहकता अधिक असेल माग्नेटीक मोमेंट जास्त असेल त्रिज्या आणि जाडी जास्त असेल तर त्यानुसार विद्युत प्रवाह किंवा चुंबकाची गती कमी होणे बदलेल तिथे अजून एक घटक आहे तो म्हणजे μ0 त्याला जागेची परमीअबिलीटी असे म्हणतात डायमेंशनल विश्लेषणानुसार या सगळ्यांना एकत्र करून मी त्याला खाली यायला लागणाऱ्या वेळेचे सूत्र विकसित करू शकतो ते मी एक उदाहरण सोडवायला देणार आहे ही चुंबकाची गती कमी करण्याची पद्धत शॉक शोषून घेण्यासाठी वापरली जाते यामध्ये तुम्ही फेरो द्रव ठेऊ शकता जे नळीमध्ये फेरो कण नेऊ शकतात आणि यामध्ये तुम्ही रॉड ठेवता जी वर किंवा खाली हलते आणि जिची गती तुम्हाला कमी करायची असेल ती याच्यावर तुम्ही कुठलाही फलाट किंवा कार ठेऊ शकता आणि यामधून तुम्ही विद्युत प्रवाह वाहू द्या जसा विद्युत प्रवाह वाहेल तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल जर ही लाल रंगाची वस्तू वर किंवा खाली जाते ती विद्युत क्षेत्र निर्माण करेल आणि म्हणून ते विद्युत क्षेत्र हा लाल रॉड वर किंवा खाली हलत असल्यामुळे कारण तिथे चुंबकीय क्षेत्र आहे विद्युत क्षेत्र निर्माण करेल आणि या फेरो द्रवात विद्युत प्रवाह निर्माण करेल जो असा आहे की तो बदलाला विरोध करेल आणि म्हणून गती कमी होईल किंवा तिला अवरोध होईल तिसरे मी तुम्हाला निर्माण झालेल्या विद्युत क्षेत्राची नॉन कॉन्झेर्वेटीव प्रवृत्ती दाखवली आणि मी याची अशी प्रतिकृती करू शकतो की या क्षेत्रामध्ये माझ्याकडे ही रिंग होती या इथे काही रेसिस्तंस आहे आणि काही रेसिस्तंस दुसऱ्या बाजूला आहे जेव्हा मी या तारा या लाल बाजूने घेतो मी त्या वोल्ट मीटर ला जोडल्या आणि मला मापन मिळाले दुसरे म्हणजे मी या तारा दुसऱ्या बाजूला जोडल्या मला वेगळे मापन मिळाले आपण याचे विश्लेषण करू शकतो आणि ही मापाने काय असायला हवीत हे तपासू शकतो आणि आपण हे खरेच प्रात्यक्षिकात पाहिले आहे की ती वेगळी आहेत आणि म्हणून क्षेत्राची प्रवृत्ती नॉन कॉन्झेर्वेटीव आहे आणि याचे कारण असे की विद्युत क्षेत्राच्या रेषा त्यांच्यावर बंद होतात म्हणून मी खरेच दोन बिंदू मधील पोटेन्शिअल ची व्याख्या करू शकत नाही मी जर दुसऱ्यांदा पुन्हा गेलो पोटेन्शिअल जास्त मिळेल मी पुन्हा तुम्हाला एक उदाहरण देणार आहे ज्यामध्ये वोल्टमीटर दोन वेगळ्या बाजूंना लावले तर पोटेन्शिअल चा फरक काढायचा आहे